नमस्कार आज मी स्टीलच्या विविध भौतिक गुणधर्मांवर चर्चा करणार आहे कारण आपण स्टीलचा संरचनात्मक सामग्री म्हणून वापर करणार आहोत म्हणून वापरण्यापूर्वी आपण स्ट्रक्चरल म्हणून वापरण्यासाठी त्या माध्यमांचा वापर करण्यासाठी स्टीलचे वर्तन काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे पोलादासारखी सामग्री आपल्याला पोलादाची रचना माहित असली पाहिजे मग रचना कशी आहे स्ट्रक्चरल गुणधर्मांसह बदलणार आहे तर स्ट्रक्चरल गुणधर्म काय आहेत स्टीलच्या सामग्रीच्या बाबतीत स्टीलचे फायदे आणि तोटे काय आहेत जेणेकरून आपण स्टीलचा स्ट्रक्चरल सामग्री म्हणून हुशारीने वापर करू शकू तर या पैलूंवर चर्चा केली जाईल तसेच आपण पाहू की आपल्याला माहित आहे की स्ट्रक्चर स्टील काही प्रमाणात लवचिक आहे तर ते कसे स्ट्रेस स्ट्रेन वक्ररेषेखाली कसे वागते म्हणजे स्टीलची स्ट्रेस स्ट्रेन वक्ररेषा असते स्ट्रेन नुसार स्ट्रेस कसा बदलणार आहे ते पाहू आजचे व्याख्यानात या पैलूंवर चर्चा केली जाईल तर डिझाइन सामग्री म्हणून पोलादाचा वापर करण्यापूर्वी आपण स्टीलचे फायदे आणि तोटे काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणून जर आपण विविध प्रकारचे फायदे पाहिले तर एक चांगले गुणवत्ता नियंत्रण हे अधिक चांगले आहे गुणवत्ता नियंत्रण म्हणजे पोलाद हे मुळात कारखान्याचे उत्पादन आहे त्यामुळे त्याची गुणवत्ता राखली जाते कोंक्रिट सामग्रीच्या संदर्भात अधिक चांगल्या प्रकारे त्याचे गुणधर्म सारखे असेल आणि त्याचे गुणधर्म चांगल्या प्रकारे परिभाषित केले आहेत म्हणून जेव्हा आपण डिझाइन करणार असतो तेव्हा आपल्याला पक्के माहित असते की काँक्रीटच्या बाबतीत ज्याच्या उलट आपल्याला ही गुणधर्म मिळणार आहे आपल्याला खात्री नाही की आपण कोणते गुणधर्म साध्य करणार आहोत आपण अंतर मिळवण्यासाठी गॅप टार्गेट स्ट्रेंथ आणि डिझाईंन स्ट्रेंथ दरम्यान परंतु या ठिकाणी ते अंतर अगदी कमी आहे हा पोलादाचा फायदेशीर गुणधर्म आहे दुसरा गुणधर्म म्हणजे तो हलका असतो इतर बांधकाम साहित्याच्या संदर्भात ते वजनाच्या दृष्टीने हलका आहे वजनाचे गुणोत्तर खूप जास्त आहे म्हणजे स्टीलचे वजन त्याच्या वजनाच्या तुलनेत हलके आहे त्यामुळे कमी जागेसह आपण मेम्बरला देऊ शकतो आणि तो मेम्बर घेऊ शकतो काँक्रीटच्या तुलनेत लहान मोकळ्या जागेसह मोठ्या प्रमाणात भार सहन करणे स्ट्रक्चर म्हणूनच त्याचे काही फायदे आहेत आणि ते हलके असल्याने त्यावर डेड लोड आहे स्ट्रक्चर कमी असेल तर जर स्ट्रक्चरल वरील डेड लोड कमी असेल तर ते काय असेल ते तयार करा परिणामी वाहून नेण्यासाठी स्ट्रक्चर दृष्ट्या त्याचा आकार तयार करा तो भार कमी असेल तर आतल्या जागेतील जागा काँक्रीटच्या संरचनेशी तुलनेने जास्त असेल आता आणखी एक पैलू म्हणजे काँक्रीटच्या आर स्ट्रक्चर च्या उलट उभे करणे आहे हे साइटवर खूप लवकर मिटवले जाऊ शकते कारण सर्व स्टील भार विभाग उपलब्ध आहेत म्हणून एकदा ते साइटवर नेले गेले की आपल्याला फक्त योग्यरित्या जोडणीची आवश्यकता असते आणि नंतर आपल्या इच्छेनुसार आपण स्ट्रक्चर उभारू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जागेचा बांधकामाचा वेळ कमी करणे जलद बांधकाम म्हणजे बांधकाम खूप लवकर केले जाऊ शकते म्हणून बांधकामाची वेळ तुलनेने कमी असेल जो बांधकामाच्या उद्देशाने फायदेशीर आहे स्तंभासाठी मोकळी जागा आणि बदलासाठी अनुकूल हे मी स्तंभासाठी मोकळी जागा सांगत होतो माफ करा उंची कमी होत जाईल कारण पोलादाच्या बाबतीत स्तंभाचा आकार आर स्तंभाच्या संदर्भात स्तंभाच्या स्ट्रक्चर चा आकार तुलनेने कमी असेल मोकळी जागा ही आर च्या बाबतीत खूप जास्त असेल आणि ती हलकी असल्याने आकारही आर वापरण्याऐवजी स्तंभ तुलनेने कमी असेल स्ट्रक्चर च्या बाबतीत साइटवर कमी सामग्री हाताळणी आपल्याला हाताळावी लागेल हे अर्थातच एकूण बारीक एकत्रित सिमेंट आहे त्यानंतर पाणी आणि भरपूर सामग्रीचे हँडल हे करावेच लागते आणि त्या ठिकाणी खूप नुकसानही होते जे खूप धोकादायक असते हे साइटवर दिसून येतात परंतु स्टीलच्या संरचनेच्या बाबतीत अशा प्रकारच्या धोकादायक गोष्टींपासून मुक्त आणि कमी सामग्री हाताळणी आहे तर तोटा म्हणजे तुलनेने अपव्यय कमी असेल तर स्ट्रक्चर ची टक्केवारी कमी असेल घटक जो मी आधीच सांगितला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो अधिक चांगला लवचिक आहे आणि म्हणूनच ते आहे ते लॅटरल भार अधिक चांगल्या प्रकारे वाहून नेऊ शकते आणि ते याचा अर्थ जर स्ट्रक्चर लवचिक झाली तर ती भूकंप प्रतिरोधक आणि प्रतिरोधक डक्टाइल आहे मग असे काय होईल की भूकंप ऊर्जा शोषली जाऊ शकते आणि अपयशाशिवाय ते जमिनीवर हस्तांतरित केले जाऊ शकते त्यामुळे जर स्ट्रक्चर लवचिक असेल तर भूकंपाच्या उत्तेजनामुळे आपण अधिक चांगले प्रतिरोधक असू शकतो तसेच चक्रीवादळाच्या बाबतीत ते अधिक चांगले होईल म्हणून हे काही फायदेशीर गुणधर्म आहेत मी चर्चा केली आणि त्याचप्रमाणे आपल्याला पोलाद सामग्रीचे तोटे माहित असणे आवश्यक आहे कारण जोपर्यंत आपल्याला तोटे माहित नसतात तोपर्यंत आपण आत्मविश्वासाने त्याचा वापर करू शकत नाही आपण त्याचा योग्य वापर करू शकतो म्हणून जेव्हा आपण पोलादाचा वापर करणार असतो तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि मग जिथे आवश्यक असेल तिथे आपण स्टीलची सामग्री हुशारीने वापरू शकतो त्यामुळे एक तोटा म्हणजे येथे कुशल आर स्ट्रक्चर च्या उलट कुशल श्रम आवश्यक आहे जोडणीसाठी श्रम आवश्यक आहे कारण जोडणी योग्य प्रकारे करावी लागते आणि ती जोडणी ही वेल्ड जोडणी किंवा बोल्ट जोडणी असू शकते किंवा रिवेट जोडणी अचूक असू शकते आपल्याला उच्च प्रमाणातील अचूकतेसह जोडावे लागेल जेणेकरून भार बीमपासून स्तंभापर्यंत पायथ्यापर्यंत आणि दुय्यम स्तरापर्यंत हस्तांतरित केला जातो स्लॅबपासून बीम ते बीम म्हणजे मजला ते बीम इत्यादी आणखी एक गोष्ट जास्त आहे बांधकामाची किंमत प्रत्यक्षात पोलादाची सामग्री किंमत काँक्रीट च्या तुलनेत खूप जास्त आहे म्हणून काँक्रीटच्या तुलनेत बांधकाम खर्च खूप जास्त असेल म्हणून आपल्याला स्टीलचा वापर हुशारीने करा कारण अनावश्यक असल्यास त्याची आवश्यकता नसेल तर आपण पोलादाच्या बांधकामासाठी जाऊ नये कारण ते महाग होईल म्हणून आणखी एक तोटा आहे कारण किंमत खूप जास्त आहे मग दुसरी गोष्ट म्हणजे देखभालीचा खर्च खूप जास्त आहे देखभालीचा खर्च खूप जास्त आहे म्हणजे बांधकामानंतर आर्द्रता आणि इतर समस्यांमुळे ते खराब होते कारण गंज लागण्यामुळे स्टीलची ताकद कमी होते म्हणून वेळोवेळी आपल्याला हे करणे आवश्यक आहे गंज टाळण्यास त्याला रंग देणे आवश्यक आहे म्हणून रंगवणे चा अर्थ वेळोवेळी रंग देणे असा होतो आणि रंगवण्याच्या खर्चामुळे त्याचा देखभाल खर्च जास्त असेल त्यामुळे काँक्रीटच्या स्ट्रक्चरच्या उलट येथे देखभाल खर्च पुढील काळासाठी तोट्याचा असेल 1000 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 538 डिग्री सेंटीग्रेडवर फायर प्रूफिंग खराब आहे का जवळजवळ 65 टक्के ताकद राहते त्यामुळे 35 टक्के ताकद नाहीशी होते डिग्री फॅरनहाइट फक्त 15 टक्के ताकद राहते म्हणजे 85 टक्के ताकद कमी झाले म्हणून ते कमी अग्निरोधक आहे म्हणून आपल्याला आगीबद्दल संरचनात्मक सामग्री म्हणून स्टीलचा वापर करताना सुरक्षितता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तर दुसरी समस्या अशी आहे की जर आपण दूरस्थ ठिकाणी बांधकाम केले तर विजेची आवश्यकता भासू शकते ज्या भागात विजेची समस्या आहे तिथे कदाचित आपण वेल्डेड जोडणीसाठी जाऊ शकणार नाही त्यामुळे कधीकधी आपल्याला विजेच्या जोडणीची आवश्यकता असते जी कदाचित उपलब्ध नसेल साइटवर तर त्या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या समस्येला सामोरे जावे लागेल तर हे आहेत संरचनात्मक सामग्री म्हणून वापरल्या जाणाऱ्या स्टीलचे काही फायदे आणि काही तोटे आता स्टीलच्या रासायनिक रचनेकडे येत असताना मुळात स्टील हे एक मिश्रधातू आहे ज्यात प्रामुख्याने कार्बन व्यतिरिक्त लोह आणि कार्बन असते त्याची टक्केवारी कमी असते विशिष्ट बदल करण्यासाठी मॅंगनीज सिलिकॉन फॉस्फरस निकेल आणि तांबे देखील जोडले जातात पोलादाचे गुणधर्म येथे आय 2062 1992 आणि 8500 मध्ये संरचनात्मक रचनेची रासायनिक रचना स्टीलला दिली गेली आहे तर काही रासायनिक रचना वेगवेगळ्या स्ट्रक्चरल ग्रेडची ग्रेड A BC च्या Fe 410 प्रमाणे या तक्त्यात स्टीलची टक्केवारी नोंदवली गेली आहे कार्बनची टक्केवारी इतकी दर्शविली जाऊ शकते की कार्बन मॅंगनीजची टक्केवारी वेगळी असेल तर सल्फर फॉस्फरस सिलिकॉन आणि कार्बन समतुल्य दिले गेले आहे तर याच्या भिन्न गुणोत्तरासह आपण स्टीलचा एक विशिष्ट दर्जा प्राप्त करू शकतो याचा अर्थ स्टीलचे विशिष्ट वजन म्हणजे एक विशिष्ट सामर्थ्य जे आपण साध्य करू शकू येथे कार्बन समतुल्य म्हणजे मुळात कार्बन अधिक मॅंगनीज भागिले 6 नंतर क्रोमियम अधिक मोलिब्डेनम अधिक व्हॅनॅडियम 5 ने आणि निकेल अधिक तांबे 15 ने तर या बेरीजला कार्बन म्हणतात समतुल्य जे येथे दिले आहे आणि कंसातील अटी कमाल मर्यादा दर्शवतात सपाट उत्पादनांची ही कंसातील किंमत त्यासाठी फ्लॅट उत्पादनासाठी जे काही देत आहे ते हे आहे जर आपल्याला उत्पादन करायचे असेल तर आपल्याला विशिष्ट वजनात जाणून घ्यायचे आहे का स्टीलची रचना काय आहे जी या टेबलवरून आढळू शकते आता स्ट्रक्चरल स्टीलच्या प्रकारांकडे येताना आपण पाहू शकतो की मुळात कार्बन आहे आवश्यकतेनुसार रासायनिक बदल करून वेगवेगळे पोलाद तयार केले गेले आहेत रचना आणि उत्पादन प्रक्रिया म्हणून कार्बन स्टीलच्या बाबतीत स्ट्रक्चरल स्टील कार्बन आणि मॅंगनीज अतिरिक्त घटक म्हणून वापरले जातात दुसरा प्रकार म्हणजे उच्च स्ट्रेंथचे पोलाद कार्बन स्टील कार्बनचे प्रमाण वाढवून या प्रकारचे स्टील तयार केले जाऊ शकते जे मुळात तुलनेने जास्त ताकद परंतु कमी लवचिकता असलेले पोलाद तयार होते या प्रकारच्या स्टीलसाठी तुम्हाला जास्त ताकद पण कमी लवचिकता मिळेल मजबूत कार्बन स्टील हे आणखी एक स्टील आहे जे या प्रकारच्या स्टीलमध्ये प्रामुख्याने परदेशी आहे कार्बनच्या थोड्या टक्केवारीसह निकेल आणि क्रोमियम सारख्या सामग्रीचा वापर केला जातो आता स्ट्रक्चरल अभियंता म्हणून आपण स्ट्रक्चरलचा गुणधर्म काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू आता स्टीलच्या गुणधर्मांचा अर्थ असा आहे की स्ट्रक्चरल स्टीलचे विविध प्रकारचे गुणधर्म आहेत परंतु स्ट्रक्चर इंजिनिअर किंवा स्टील डिझायनर म्हणून आपण अंतिम सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत इल्ड स्ट्रेस आणि लवचिकता या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या यांत्रिक आहेत ही अंतिम स्ट्रेंथ आहे अंतिम स्ट्रेंथ काय असेल आणि काय असेल इल्ड स्ट्रेस आणि नंतर लवचिकता मग ती लवचिक असो वा नसो हे खूप महत्वाचे आहेत स्टील वापरण्यासाठी आणि वेल्डअबिलिटी कठोरता गंज प्रतिकार आणि यंत्रक्षमता वापरण्यासाठी काही यांत्रिक गुणधर्म देखील आहेत आणि यामध्ये हे शेवटचे चार गुणधर्म आहेत सामग्रीच्या टिकाऊपणासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि अनेकदा स्टीलच्या निर्मितीशी संबंधित असतात मेम्बर म्हणून टिकाऊपणाचा विचार करण्यासाठी हे शेवटचे चार गुणधर्म खूप महत्वाचे आहेत आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल आणि पोलादाचे यांत्रिक गुणधर्म मुख्यत्वे या पाच गोष्टींवर अवलंबून असतात गोष्टी एक म्हणजे रासायनिक रचना त्यामुळे कार्बनची टक्केवारी किती आहे आणि इतर भिन्न घटक काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल त्याची टक्केवारी किती आहे तर त्यावर अवलंबून यांत्रिक गुणधर्म पोलादाची किंमत बदलेल आणि उष्णता उपचारानंतर स्टील कसे तयार केले जाईल नंतर स्ट्रेस हिस्ट्री रोलिंग पद्धती आणि रोलिंग जाडी म्हणून या काही गोष्टी आहेत त्या स्ट्रक्चरल प्रॉपर्टी मिळविण्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स लक्षात ठेवावे लागतील कारण स्टीलचे हे संरचनात्मक गुणधर्म मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून असतात आता आपण जे काही स्ट्रक्चरल स्टील वापरत आहोत ते IS 2062 2011 च्या अनुरूप असले पाहिजे गरम रोल्ड मेडीयम आणि उच्च टेन्साईल संरचनात्मक स्टील म्हणून ते या संकेताशी सुसंगत असले पाहिजे आणि आपण मुख्यतः Fe 410 दर्जाचे पोलाद वापरतो जे सर्वसाधारणपणे वापरले जाते पहा की ते Fe410 आहे आणि स्ट्रक्चरल स्टीलचे काही भौतिक गुणधर्म ज्यामध्ये दिले आहेत कलम 2241 मध्ये IS 800 2007 आहे कारण हे देखील गुणधर्म आवश्यक असतील काही वेळा पोलादाच्या रो एकक वस्तुमानाप्रमाणे पोलादाच्या वस्तुमान घनतेची घनता 7850 किलो प्रति मीटर घन असते हे आवश्यक आहे कारण जेव्हा आपण वजन शोधणार असतो तेव्हा स्टीलच्या संरचनेच्या स्वयं वजनाच्या संरचनेचे नंतर आपल्याला काय शोधावे लागेल त्या बाबतीत स्टीलचे वजन किती आहे हे आपल्याला स्टीलची वस्तुमान घनता जाणून घ्यावी लागेल जोपर्यंत आपल्याला हे माहित नसते की आपण योग्य भार मिळवू शकणार नाही सेल्फ वेट म्हणजे स्टीलच्या मेम्बरमुळे येत आहे पुढील मॉड्युलस ऑफ इलास्टीसिटी आहे याची जाडी शोधणे देखील महत्त्वाचे आहे स्टीलचा मेम्बर आणि याचा आपण विचार करतो की 2 गुणिले 10 ते 5 न्यूटन प्रति मिलिमीटर स्क्वेअर पॉइजन प्रमाण देखील महत्वाचे आहे ज्याचा आपण सर्वसाधारणपणे 3 आणि रिजिडीटीचे मॉड्युलस विचारात घेतो G G आपण 0769 गुणिले 10 चा घातांक 5 न्यूटन प्रति मिलिमीटर स्क्वेअर आणि उष्णतेशी संबंधित समस्येसाठी सहगुणक मानले तर औष्णिक विस्ताराचा आपल्याला विचार करावा लागेल औष्णिक विस्तार जो अल्फा आहे तो 12 गुणिले 10 ते उणे 6 प्रति अंश सेल्सिअस इतका आहे कारण स्टीलचा आपण विस्तार किंवा आकुंचन करू शकतो आणि तणावामुळे विकास होऊ शकतो जेणेकरून औष्णिक स्ट्रेस जो काही विकसित होणार आहे ज्याची गणना करावी लागेल आणि तो पारंपरिक आहे त्यांच्या संरचनेचे विश्लेषण करताना फोर्स ची गणना करावी लागेल तर अशा परिस्थितीत औष्णिक विस्तार सहगुणक महत्त्वाचा आहे आता मी सांगितल्याप्रमाणे यांत्रिक गुणधर्मांकडे येताना तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक म्हणजे यील्ड स्ट्रेस स्टीलचा यील्ड स्ट्रेस काय आहे अंतिम स्ट्रेस काय आहे आणि किमान टक्केवारी विस्तार किमान टक्केवारी वाढ जेणेकरून आपण हे शोधू शकू आय 800 2007 च्या तक्ता 1 मध्ये आपण वापरत असलेल्या संरचनात्मक पोलादाचे यांत्रिक गुणधर्म तर अशा परिस्थितीत यील्ड स्ट्रेस हा 250 आणि अंतिम म्हणून ठेवला जातो स्ट्रेस 410MPa आहे आणि वाढीची टक्केवारी 23 आहे येथे तुम्हाला दिसेल की 20 मि ते 40 मि पर्यंतच्या जाडीसाठी यील्ड स्ट्रेस दिला जातो जर जाडी 20 मिमीपेक्षा कमी असेल तर आपण हे 250 मिळवू शकतो परंतु टी 20 ते 40 असेल तर 240 आणि जर ही जाडी 40 मिमीपेक्षा जास्त असेल तर यील्डचा स्ट्रेस विचारात घेतला जाईल 230 MPa म्हणून आपण जे वापरतो ते fe 410 श्रेणीच्या स्टीलसाठी आपण 250 240 चा यील्ड स्ट्रेस वापरतो किंवा 230 आणि अंतिम स्ट्रेस 410 आणि वाढीची टक्केवारी 23 त्याचप्रमाणे fe 440 श्रेणीचे स्टीलवर आपण 300 इतका यील्ड स्ट्रेस आणि 440 इतका अल्टीमेट टेन्साइल स्ट्रेस 22 असू शकतो म्हणून अशा प्रकारे आपण यील्ड सारखे महत्त्वाचे गुणधर्म शोधू शकतो जर स्ट्रेस विशिष्ट असेल तर अंतिम स्ट्रेस आणि स्टीलच्या श्रेणीपासून टक्केवारी वाढवणे यावरून पोलादाची श्रेणी दिली जाते त्यानंतर आपण निष्कर्ष काढू शकतो की अंतिम स्ट्रेस किती आहे स्टीलचा स्ट्रेस आणि ग्रेड बरोबर आता लवचिकतेकडे येणे हा एक अतिशय महत्त्वाचा प्यारामीटर स्टीलच्या रचनेचे लवचिकता यामध्ये आहे म्हणून मी डक्टीलिटीबद्दल थोडी अधिक चर्चा करेन ती अंतर्गत विकृत करण्याची क्षमता आहे डक्टीलिटी ही मुळात डिफॉर्म शक्ती होण्याची क्षमता आहे आणि ती मोठ्या प्रमाणातून जाते

डक्टिलिटी डक्टाइल मटेरियलच्या बाबतीत इम्युलॅटिक डिफॉर्मेशन होते आणि इम्युलॅटिक डिफॉर्मेशन म्हणजे अनुप्रयोगांतर्गत स्ट्रेंथ न गमावता कायमस्वरूपी डिफॉर्मेशन अल्गोरिदम म्हणून जर आपण स्ट्रेस स्ट्रेन आकृती असे काहीतरी पाहिले तर सामग्री जर हा स्ट्रेस असेल आणि हा भाग मुळात आहे डक्टीलिटी भाग जेथे तणाव विकसित होत नाही परंतु स्ट्रेन जात आहे वाढण्यासाठी आणि जर आपण भार सोडला तर तो त्याच्या पूर्वीच्या स्थितीत येईल या डक्टीलिटीचा अर्थ असा आहे की जर सामग्री लवचिक असेल तर तो अधिक भूकंपाचा प्रतिकार असेल म्हणून आपण लवचिक सामग्रीला प्राधान्य देतो जेणेकरून डिफॉर्मेशन कुथल्याही लॉस शिवाय निर्माण होतील मग आणखी एक गुणधर्म ज्याला कठोरता म्हणतात तो देखील आपल्याला आढळतो स्टीलचे यांत्रिक गुणधर्म ज्याच्या आधारावर ते स्क्रॅचिंग वर प्रतिकार प्रदान करते हार्डनेस आपण वेगवेगळ्या चाचणीद्वारे मोजू शकतो जसे की रॉक वेल चाचणी रॉक वेल हार्डनेस चाचणी आपण बनवलेली आणखी एक चाचणी ज्याला विकर्स हार्डनेस चाचणी म्हणतात आणि नंतर दुसरी चाचणी ज्याद्वारे हार्डनेसच्या मोजमापाला ब्रिनेल हार्डनेस चाचणी म्हणतात त्यामुळे याद्वारे एखादी व्यक्ती सामग्रीचा हार्डनेस आणि इतर गुणधर्मांची देखील चाचणी घेऊ शकते आपल्या समोर जे येइल त्याला टफनेस म्हणतात म्हणून मी स्टीलच्या काही यांत्रिक गुणधर्मांवर आणि इतर गुणधर्मांवर चर्चा करीत आहे संरचनेची रचना करण्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे आणि जेव्हा आपण एखाद्या मेम्बर ची रचना करणार असतो तेव्हा आपण भाराखाली असलेल्या घटकाचे वर्तन काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर आपण स्ट्रेस स्ट्रेन निर्माण केला तर एखाद्या पदार्थाची आकृती म्हणते की स्ट्रेस आणि स्ट्रेन इतके ठिसूळ सामग्री असेल म्हणजे ते अचानक ठिसूळ सामग्री आणि डक्टाईल सामग्री अयशस्वी होईल म्हणजे ते अयशस्वी होणार नाही त्यात स्ट्रेन येईल तर ही डक्टाईल सामग्री आहे आता टफनेस ही वस्तुस्थितीपर्यंत ऊर्जा शोषण्याची क्षमता आहे टफनेसला क्षमता म्हणतात फ्रॅक्चरपर्यंत ऊर्जा शोषून घेण्यासाठी आणि हा टफनेस स्ट्रेस स्ट्रेन कर्व द्वारे मोजली जाते म्हणून या सामग्रीचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आणि या सामग्रीचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आपण शोधू शकतो आणि आपण कठोरता मोजू शकतो म्हणून फ्रॅक्चरपर्यंत ऊर्जा शोषण्याची क्षमता त्याला टफनेस म्हणतात तो स्टीलचा एक प्रकारचा यांत्रिक गुणधर्म आहे मुळात ते इम्पॅक्ट लोडच्या कृती अंतर्गत फ्रॅक्चरला प्रतिकार प्रदान करते तर हा एक गुणधर्म दुसरा म्हणजे थकवा म्हणजे वारंवार लोडिंग म्हणजे म्हणजे वारंवार लोड होत राहिलेल्या स्ट्रेस च्या वारंवार चढउतारांमुळे नुकसान होते आणि जे पुढे जाते घटकाची क्रॅकिंग उत्पादक करण्यासाठी आणि चक्रीय लोडिंग नुकसानामुळे सामग्री अयशस्वी होऊ शकते ज्याला थकवा म्हणतात आणि दुसरे म्हणजे गंजाविरूद्धचा प्रतिकार प्रतिकार गुणधर्म म्हणजे काय गंज जे देखील आपल्याला लक्षात ठेवावे लागेल आर्द्रतेच्या उपस्थितीत गंज लागला जातो स्टीलचे गंज होणे म्हणजे ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो आपण जाऊ शकतो रंगकाम किंवा धातूच्या कोटिंग साठी तर या दोघांपैकी एक असू शकतो गंजाची काळजी घेण्यासाठी तयार केले आहे म्हणून हा एक गुणधर्म आहे जो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल आणि मग दुसरा गुणधर्म म्हणजे रेसिड्युअल स्ट्रेस असमर्थतेमुळे गरम आणि थंड होऊ न देणे त्या मुळे उरलेला स्ट्रेस चित्रात येतो उर्वरित स्ट्रेस गरम करणे आणि थंड करणे या घटकामध्ये विकसित होते तर सामग्री कशी आहे हे त्यावर अवलंबून तयार केले गेले आहे की तेथे रेसिड्युअलस्ट्रेस काय आहेत तेथे आपण करू शकतो आपण गणना करू शकतो आपण शोधू शकतो आणि त्यानुसार घटकाची रचना केली जाऊ शकते दुसरे म्हणजे जेव्हा भूमितीच्या गुणधर्मांमध्ये काही बदल होतात तेव्हा स्ट्रेस कॉन्सनट्रेशन असते असे म्हणा की स्ट्रेस चे कॉन्सनट्रेशन हे मुळात स्ट्रेसची स्थानिक स्थिती आहे जेथे विशिष्ट ठिकाणी स्ट्रेस केंद्रित असतो आणि आकारात अचानक बदल झाल्यामुळे खांबाच्या जवळपास जेथे समजा एखादा मेम्बरअसा आहे म्हणून खांबाच्या आसपास स्ट्रेस च्या कॉन्सनट्रेशन मध्ये अचानक बदल होऊ शकतो आणि छिद्राजवळच्या दरम्यान स्ट्रेस देखील अनेक वेळा निर्माण होतो

वास्तविक तणावापेक्षा जास्त आणि त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल म्हणजे जेव्हा आपण रचनेकडे जातो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन मुळे विशिष्ट स्थानिक बिंदूवर फेल होण्याची शक्यता असू शकते म्हणून आपल्याला हा विभाग अशा प्रकारे बनवायचा आहे की तेथे स्ट्रेसचे कॉन्सन्ट्रेशन टाळू शकते आता आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व कडे येऊ तर सौम्य स्टीलच्या स्ट्रेस स्ट्रेन कर्व कडे आपण प्रथम हे स्ट्रेन आहे ज्याला एप्सिलॉन म्हणतात आणि हा स्ट्रेस आहे ज्याला सिग्मा म्हणतात आता सौम्य स्टीलच्या बाबतीत एक आदर्श कर्व असे दिसते बरोबर येथूनच स्ट्रेस स्ट्रेन कर्व विकसित होतो आणि हा बिंदू A आहे हा बिंदू A ते बिंदू A पर्यंत म्हणजे O पर्यंत म्हणजे बिंदू O ते बिंदू A पर्यंत प्रमाणबद्धतेची मर्यादा म्हणतात या भागाला प्रमाणबद्धतेची मर्यादा म्हणतात म्हणजे प्रमाणबद्धता बरोबर याचा अर्थ असा आहे की ते रेषीय आहे आणि ते हुक्स कायद्याचे पालन करते तर OA ला मुळात प्रमाणबद्धतेची मर्यादा म्हणतात त्यानंतर A ते B ते B स्ट्रेस स्ट्रेन च्या तुलनेत बदल जलद असतो परंतु तरीही सामग्री B च्या लवचिक मर्यादेपर्यंत लवचिकपणे वागते ते लवचिकपणे वागते परंतु स्ट्रेन बदलतो B बिंदूपर्यंतच्या स्ट्रेस च्या तुलनेत जलद आहे B म्हणजे भाग AB बरोबर तर हे बिंदू B पर्यंत आहे ही लवचिक मर्यादा आहे तर बिंदूC हा अप्पर यिल्ड बिंदू आहे म्हणजे अप्पर यिल्ड बिंदू ची जर आपण फोर्स वाढवत गेलो तर आपल्याला दिसेल की यील्ड पॉईंट पर्यंत पोहोचतो यील्ड पॉईंट अप्पर म्हणून नंतर पुन्हा ते खाली येईल माफ करा याला आपण C डॅश म्हणतो आणि हा C आहे तर C हा लोवर यिल्ड बिंदू आहे बरोबर C डॅश आणि C पॉईंटचे निरीक्षण हे लोड करण्याच्या दरावर अवलंबून असते याचा अर्थ ते लोडिंगच्या दरानुसार अवलंबून असते आपण बिंदू C आणि C डॅश पाहू शकतो मग CDभाग त्यामुळे यील्ड बिंदूच्या पलीकडे सामग्री कोणत्याही लक्षणीयते शिवाय प्लास्टिकसारखे वाहू लागते स्ट्रेस आणि सामग्रीमध्ये वाढ मोठ्या प्रमाणात वाढते म्हणून CD भाग मुळात प्लास्टिकचा असतो तर प्लास्टिकचा भाग म्हणजे तो प्लास्टिकसारखा वाहतो आणि तणावात कोणतीही वाढ न होता वाहतो ताण वाढतो तेव्हा बिंदू E DE De पर्यंत म्हणजे बिंदू D वर पोहोचल्यानंतर ताण कडक होतो सामग्रीमध्ये उद्भवते आणि येथे कोण आहे हे चालू ठेवण्यासाठी उच्च भार आवश्यक आहे डीफॉर्मेशन या घटनेला स्ट्रेन कडक होणे म्हणतात म्हणजे ती डीफॉर्मेशनचा प्रतिकार करते आणि डीफॉर्मेशन होण्यासाठी अधिक भार आवश्यक आहे तर CD नंतर म्हणजे जेथे भार वाढत नव्हता परंतु त्या टप्प्यानंतर तो प्रतिकार करण्यास सुरुवात करतो डीफॉर्मेशन म्हणून ताण कडक होतो त्यामुळे ताण तणाव वाढण्याबरोबरच देखील होतो विशिष्ट पातळीपर्यंत वाढणार आहे जो सर्वोच्च बिंदू E आहे जो हा E दर्शवितो fu हा अंतिम स्ट्रेस आहे आणि त्यानंतर स्ट्रेस कमी होणार आहे आणि एका विशिष्ट टप्प्यावर तो तुटतो तर f हा एक ब्रेक स्ट्रेस आहे बरोबर f हा ब्रेकिंग स्ट्रेस आहे म्हणून ही सामग्री कशी वागते तर आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे की जेव्हा आपण स्टीलच्या घटकाची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला काय माहित असले पाहिजे भाराखालील पोलादाचे गुणधर्म म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन आकृती जर असेल तर ते कसे बदलते टॉर्क स्टीलच्या बाबतीत सौम्य स्टीलचे ते एका प्रकारे बदलते ते दुसऱ्या मार्गाने बदलते म्हणून आपल्याकडे जाणून घेण्यासाठी हे आहे आणि त्यानुसार आपल्याला fu मूल्य काय आहे आणि fy मूल्य काय आहे हे शोधावे लागेल आणि fu वर स्ट्रेन आणि fu वर स्ट्रेन काय असेल याचा अर्थ हे साहित्य किती डक्टाईल आहे हे त्यावर अवलंबून आहे म्हणजे आपण मेम्बरची रचना करण्याचा योग्यरित्या विचार करू शकतो तर जेव्हा आपण रचना प्रक्रियेकडे जातो तेव्हा सदस्य ज्याच्या अंतर्गत रचना करणार असतो कामकाजाची स्ट्रेस पद्धत किंवा मर्यादित स्थिती पद्धत किंवा अंतिम स्ट्रेस यासारखी विशिष्ट प्रक्रिया स्ट्रेस रचना पद्धत आपल्याला सामग्रीचे स्ट्रेस स्ट्रेन आकृती स्ट्रेस स्ट्रेन वर्तन माहित असले पाहिजे जेणेकरून आपण हे समजू शकू की आपण कोणत्या पातळीपर्यंत डीफॉर्मेशनला परवानगी देणार आहोत आणि मग आपण जास्तीत जास्त स्वीकार्य स्ट्रेस कसा शोधणार आहोत आणि त्यानंतर त्यानुसार त्या रचनेचे निकष निश्चित केले जातील तर हे सर्व पोलाद एक संरचनात्मक सामग्री म्हणून के वापरले जाते हे या व्याख्यानात सांगितल आहे